नमस्कार याआधीच्या व्याख्यानात आपण नेटवर्क स्टॅबिलिटी या विषयावर चर्चा सुरू केली होती आणि आपण आजही आपली चर्चा नेटवर्क स्टॅबिलिटी विषयीच सुरू ठेवू आणि नेटवर्क सिंथेसिस बद्दल देखील चर्चा करू मागच्या व्याख्यानात आपण नेटवर्क स्टॅबिलिटी बद्दल चर्चा केली होती की टाईम t→∞ साठी जर इम्पल्स रिस्पॉन्स h बाउन्डेड असेल तर सर्किट स्टेबल असते याचा अर्थ असा की जेव्हा टाईम t → ∞ असतो तेव्हा इम्पल्स रिस्पॉन्स फाइनाइट व्हॅल्यू मध्ये कन्वर्ज होतो जर t→∞ साठी जर h अमर्याद वाढत असेल तर ते अन्स्टेबल असेल गणिताच्या रूपात आपण हे t∞htfiniteअसे लिहू शकतो आता जर Hs म्हणजे h चा लाप्लास ट्रान्सफॉर्म असेल तर आपण चर्चा केल्यानुसार लाप्लास ट्रान्सफॉर्म डोमेन मध्ये इम्पल्स रिस्पॉन्स h हा HsNsDs अशा प्रकारे दर्शवला जाऊ शकतो तर इम्पल्स रिस्पॉन्सचा लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणजे ह्या Hs ने हे सर्किट स्टेबल ठेवण्यासाठी खालील आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे त्या आवश्यकता काय होत्या तर पहिल्या आवश्यकते विषयी आपण आधीच चर्चा केली आहे ती आवश्यकता म्हणजे N ची डिग्री ही Dच्या डिग्री पेक्षा कमी असणे आवश्यक आहे म्हणजेच N ची डिग्री ही D म्हणजे न्यूमरेटर च्या अभिव्यक्तीची डिग्री डिनॉमिनेटर च्या अभिव्यक्तीच्या डिग्रीपेक्षा कमी असावी पुढची आवश्यकता अशी आहे की Hsच्या सर्व पोल्स मध्ये नकारात्मक वास्तविक भाग असणे आवश्यक आहे सर्व पोल्सचा अर्थ असा आहे की डिनामनेटर अभिव्यक्तीच्या सर्व मुळांत नकारात्मक वास्तविक भाग असणे आवश्यक आहे तसेच आपण यावरही चर्चा केली की पॅसिव्ह एलिमेंट R L C आणि इंडिपेंडेंट सोर्स नी बनलेले सर्किट अनस्टेबल होऊ शकत नाही कारण जर आपण असे म्हटले की हे अनस्टेबल असेल तर याचा अर्थ असा आहे की सोर्सेस झिरोवर सेट केले असताना देखील काही ब्रांच करंट आणि व्होल्टेज अमर्यादपणे वाढतील परंतु R L C सर्किटचे विश्लेषण करताना सामान्यत असे होत नसते तर पॅसिव्ह एलिमेंट आणि इंडिपेंडेंट सोर्स एलिमेंट यांसाठी नेटवर्क अस्थिर राहणार नाहीत ह्या आपल्या म्हणण्याला सत्यापित करूया आपण मागील व्याख्यानात देखील ज्या उदाहरणाविषयी चर्चा केली ते उदाहरण बघूया म्हणजेच जर हे एक सिरीज R L C सर्किट आहे तर आपण असे म्हणू शकतो की V0Vs1sCRsL1sC1LCs2sRL1LC आहे आणि सिरीज R L C विषयी चर्चा करत असताना आपण ही देखील चर्चा केली की डिनॉमिनेटर कंपोनेंट म्हणजे डिनॉमिनेटर एक्सप्रेशन s2sRL1LC0 आहे आपण भूतकाळात चर्चा केल्यानुसार हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असेल आपण असे म्हणू शकतो की डिनॉमिनेटर एक्सप्रेशनचे पोल्स म्हणजे डिनॉमिनेटर एक्सप्रेशनची मुळे असतील ज्यांची व्हॅल्यू p12 α ±2 02 असेल आणि त्यासाठी αR2L आणि 01LC असेल तसेच R L C हे 0 पेक्षा मोठे असल्यास जेव्हा अशी स्थिती असेल तेव्हा दोन पोल नेहमीच s प्लेन च्या डाव्या अर्ध्या भागामध्ये राहतील तर याचा अर्थ असा आहे की R L आणि C एलिमेंटनी बनलेले नेटवर्क अन्स्टेबल होणार नाही कारण सर्किटच्या दिलेल्या ट्रान्सफर फंक्शनमधून आपल्याला मिळालेला पोल नेहमी निगेटिव्ह रियल पार्ट असतो ज्या निर्णायक स्थितीची आपण चर्चा केली ती अशी होती की जेव्हा R हा 0 असेल तेव्हा डम्पिंग कोयफिशन्ट 0 असेल अशा परिस्थितीत सर्किट ऑसिलेटरी असेल तसेच काही ऍक्टिव्ह सर्किट आणि पॅसिव्ह सर्किट आहेत ज्यामध्ये ऊर्जा पुरवठा करू शकणारे कंट्रोल्ड सोर्स आहेत आणि म्हणूनच ते अस्थिर होऊ शकतात ऑसिलेटर हे असे डिझाइन केलेले आहे की ते म्हणजे एका अन्स्टेबल सर्किटचे उदाहरण आहे कारण जेव्हा t→∞ असेल तेव्हा ते एखाद्या व्हॅल्यू वर स्थिर होणार नाही म्हणून जेव्हा आपण ऑसिलेटर डिझाइन करतो तेव्हा ऑसिलेटरचे ट्रान्सफर फंक्शन HsNs202Nsj0 असे दिले जाऊ शकते तुम्ही बघू शकता की या ट्रान्सफर फंक्शन चे पोल्स इमैजनेरी एक्सिस वर आहेत पोल्स j0 आणि j0 असे आहेत म्हणून जेव्हा आपल्याकडे इमैजनेरी एक्सिसवर असंलेले पोल्स असतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की सर्किट ऑसिलेटरी असते या प्रकरणात आपल्याला जे आउटपुट मिळेल ते म्हणजे सायनोसोईडल तर जेव्हा या प्रकारची परिस्थिती असेल तेव्हा आपण असे म्हणू की सर्किट ऑसिलेटरी आहे आता एक उदाहरण घेऊया जेणेकरुन आपल्याला संकल्पना समजू शकेल आपल्याला आकृतीत दिलेल्या सर्किटसाठी k ची अशी व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे ज्यासाठी सर्किट स्टेबल असेल तर आता येथे आपण बघू शकतो की आपल्याकडे एक एनर्जी स्टोरेज कंपोनेंट आहे जो एक कॅपेसिटर आहे s डोमेन मध्ये त्याच्या कॅपेसिटन्सची व्हॅल्यू 1sCअशी आहे आणि आपल्या जवळ दोन रेजिस्टन्स आहेत आपल्याकडे एक डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे जो लूपमध्ये वाहणार्या करंटवर अवलंबून असतो म्हणजे आपल्याला k ची अशी व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे ज्यासाठी सर्किट स्टेबल असेल आपल्याला पहिल्यांदा मेश एनालिसिसचा वापर करून या दोन्ही लूपचे समीकरण लिहावे लागेल पहिले समीकरण ViR1sCI1 I2sCअसे आहे आणि दुसऱ्या लूपसाठी समीकरण 0 kI1R1sCI2 I1sC किंवा 0 k1sCI1R1sCI2 हे अशा प्रकारे दिलेले आहे तर आता आपल्याकडे ही दोन समीकरणे आहेत जर तुम्ही त्यांना मॅट्रिक्स स्वरूपात दर्शवले तर तुम्ही ते खालील प्रमाणे लिहा म्हणजेच Vi 0 R1sC 1sC k1sC R1sC I1 I2 तर जेव्हा तुम्ही मॅट्रिक्स कम्पाइल कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की जर तुम्हाला या सर्किटचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन शोधायचे असेल गवर्निंग कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन शोधायचे असेल तर तुम्हाला काय करावे लागेल तुम्हाला नुकतेच कम्पाइल केलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंन्ट शोधणे आवश्यक आहे डिटर्मिनंन्ट व्हॅल्यू ∆R1sC2 ksC 1s2C2sR2C2R ksCआहे जे म्हणजे इतर काही नसून कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे म्हणून मग आपल्याला काय मिळेल आपल्याला एकाच पोलची व्हॅल्यू मिळेल कारण येथे या न्यूमरेटर मध्ये s ची डिग्री फक्त 1 आहे तर आपल्याकडे फक्त एकच पोल असेल तर पोलची व्हॅल्यू आहे pk 2RR2C आता जर तुम्ही या पोलच्या व्हॅल्यू कडे पाहिले तर तुम्ही म्हणू शकता की k2Rअसेल तेव्हा पोल निगेटिव्ह असेल आपण असे म्हणू शकतो की जेव्हाk2R असेल तेव्हा सर्किट स्टेबल राहील अन्यथा k2R साठी सर्किट अन्स्टेबल असेल हे तुम्ही सत्यापित करू शकता ज्यासाठी आपले सर्किट स्टेबल असेल अशी k ची व्हॅल्यू तुम्ही शोधू शकता आता नेटवर्क सिंथेसिस नावाच्या आणखी एका संकल्पनेबद्दल चर्चा करूया तर नेटवर्क सिंथेसिस म्हणजे काय तर नेटवर्क सिंथेसिस ही दिलेल्या ट्रान्सफर फंक्शन साठी योग्य नेटवर्क मिळविण्याची प्रक्रिया आहे आता हे नेटवर्क सिंथेसिस आपल्या नेटवर्क अॅनालिसिसच्या अगदी उलट आहे ज्यामध्ये आपल्याला सर्किट मिळते आणि आपण दिलेल्या सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन शोधण्याचा प्रयत्न करतो टाइम डोमेन पेक्षा s डोमेनमध्ये नेटवर्क सिंथेसिस करणे सोपे आहे जेव्हा आपण नेटवर्क सिंथेसिस आणि नेटवर्क अॅनालिसिसमध्ये फरक करतो तेव्हा आपण असे म्हणू शकतो की नेटवर्क अॅनालिसिसमध्ये आपण दिलेल्या नेटवर्कचे ट्रान्सफर फंक्शन शोधतो तर नेटवर्क सिंथेसिस मध्ये आपण याच्या उलट करतो म्हणजे आपल्याला दिलेल्या ट्रान्सफर फंक्शनसाठी योग्य नेटवर्क शोधणे आवश्यक आहे तर नेटवर्क सिंथेसिसच्या बाबतीत आपण काय करू शकतो तर आपल्याला एक ट्रान्सफर फंक्शन मिळेल आणि त्यामधून आपण ट्रान्सफर फंक्शनचे समाधान करणारे योग्य नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करतो आता नेटवर्क सिंथेसिसमध्ये बरीच वेगवेगळी उत्तरे असू शकतात किंवा कदाचित उत्तरे मिळणार देखील नाहीत कारण असे बरेच सर्किट असू शकतात ज्यांचे ट्रान्सफर फंक्शन समान असू शकते दिलेल्या ट्रान्सफर फंक्शनसाठी आपण सर्वात योग्य उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे तर नेटवर्क अॅनालिसिसमध्ये मध्ये गोष्टी विपरित असतात यामध्ये उत्तर फक्त एकच असेल म्हणजे नेटवर्क अॅनालिसिससाठी आपल्याला नेहमी एकच ट्रान्सफर फंक्शन मिळेल परंतु नेटवर्क सिंथेसिसमध्ये एक ट्रान्सफर फंक्शन अनेक सर्किट्स दर्शवु शकते आपण उदाहरणाच्या साहाय्याने या संकल्पना समजून घेऊ कारण त्या मुळे सर्किट सिंथेसिसचे पैलू समजणे सोपे होईल आता आपण पाहू की HsV0Vi10s2 3s 10 असे एक ट्रान्सफर फंक्शन दिले गेले आहे आता इथे या सर्किटमध्ये L आणि C दिलेले आहेत आणि C हा R सोबत पॅरलल आहे आणि रेशो V0Vi म्हणजे रेजिस्टन्स R च्या जवळील व्होल्टेज भागिले इनपुट व्होल्टेज या दोन्हीच्या दरम्यानचा रेशो आहे तर आता आपल्याकडे हे ट्रान्सफर फंक्शन आहे आणि आपल्याला कल्पना आली आहे की हे सर्किट असू शकते पुढे आपण काय केले पाहिजे आपल्याकडे येथे R L व C हे तिन्ही अज्ञात असल्यामुळे आपण एक व्हॅल्यू R फिक्स करू आपण R ची व्हॅल्यू का फिक्स करणार आहोत तर आपण जेव्हा उत्तर मिळवण्याच्या दिशेने प्रगती करू तेव्हा आपण R चीच व्हॅल्यू का फिक्स करत आहोत आणि C ची व्हॅल्यू शोधत का आहोत याविषयी बघू आपण दोन केसेस घेऊ जेथे R5 आणि R1 ओहम आहेत आणि आपण L व C ची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करू तर आता आपण काय केले पाहिजे आपण सर्किट चे s डोमेन इक्विवलेंट शोधणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही सर्किटचे s डोमेन इक्विवलेंट तयार कराल तेव्हा ते आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे दिसेल हे Viम्हणजे इनपुट व्होल्टेज आहे Vi रेजिस्टन्स R च्या जवळ आहे आणि नंतर इंडक्टर sL होईल आणि कॅपॅसिटन्स 1sCअसेल आता कॅपॅसिटन्स आणि रेजिस्टन्स समांतर आहेत आणि हे व्होल्टेज दोन्ही कंपोनेंटच्या जवळ अप्लाय होईल कारण दोन्ही समांतर आहेत तर आपण R ।। 1sCया पॅरलल कॉम्बिनेशनचे इक्विवलेंट इम्पीडन्स शोधू शकतो जेव्हा आपण हे सोडवू तेव्हा आपल्याला s डोमेन मध्ये R1sRCअसे इक्विवलेंट इम्पीडन्स मिळेल आता आपण व्होल्टेज डिव्हिजन प्रिन्सिपल चा उपयोग करू शकतो म्हणजे हे V0देखील कपॅसिटन्सच्या जवळ आहे तर मुळात कॅपॅसिटन्स आणि रेझिस्टन्सच्या पॅरलल कॉम्बिनेशच्या भोवती व्होल्टेज V0असेल तर तुम्ही व्होल्टेज डिव्हिजन प्रिन्सिपलचा उपयोग करू शकता आणि V0ची व्हॅल्यू अशी शोधू शकता V0R1sRCsLR1sRCVi आता आपल्याला मिळणारे ट्रान्सफर फंक्शन म्हणजे V0ViRs2RLCsLR1LCs2sRC1LC आहे तर ह्या दोन व्हॅल्यू आहोत ज्या आपल्याला ट्रान्सफर फंक्शनची तुलना केल्यावर मिळतील आपल्याकडे फक्त दोन समीकरणे आणि तीन अज्ञात असल्याने आपण एक संख्या फिक्स करेपर्यंत समाधान शोधू शकत नाही आपण शेवटच्या स्लाइडमध्ये यावरच चर्चा केली आहे की आपल्याला किमान एक अज्ञात फिक्स करणे आवश्यक आहे जेणेकरुन आपण उत्तर मिळवू शकू लिहू शकू तर आपल्याजवळ आपल्या प्रश्नामध्ये R ची फिक्स व्हॅल्यू 5 ओहम आहे जेव्हा तुम्ही R म्हणून 5 ओहम वापराल तेव्हा तुम्हाला C ची व्हॅल्यू 66 67 मिलि फॅरड आणि L ची व्हॅल्यू 1 5 हेनरी मिळेल आता जर तुमच्याकडे R हा 1 ओहमच्या बरोबरीत असेल तर C हा 0 333 फॅरड असेल आणि L हा 0 3 हेनरी असेल आता R ला 1 ओहमच्या बरोबरीत बनवते म्हणजे असे म्हटले जाते की ते डिझाईन नॉर्मलाइज़ करीत आहे कारण तुम्ही R ला 1 ओहम म्हणून निश्चित करीत आहात म्हणजे तुम्ही सर्किटचे डिझाइन सामान्य करीत आहात तर या मुळे तुम्ही अज्ञात व्हॅल्यू म्हणजे L आणि C शोधू शकता परंतु तुम्हाला कमीतकमी एक कंपोनेंट निश्चित करावा लागेल म्हणून या बाबतीत आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू निश्चित केली आहे आता आपण दुसरे उदाहरण घेऊया या प्रकरणात ट्रान्सफर फंक्शन दिले जाते आणि जेव्हा R ची व्हॅल्यू 2 ओहम दिली जाते तेव्हा आपल्याला पुन्हा L आणि C ची व्हॅल्यू शोधण्याची आवश्यकता असते तर पहिले आवश्यक कार्य म्हणजे दिलेले सर्किट s डोमेनमध्ये कन्वर्ट करणे तर येथे तुम्ही पाहु शकता की R L आणि C हे सर्व हे तिन्ही सीरिज मध्ये आहेत म्हणजे दिलेल्या सर्किटचे इक्विवलेंट s डोमेन म्हणजे हा C ह्या 1sC ने बदलला जाईल आणि L च्या जागी आपण sL लिहू V0 हा s डोमेनमध्ये V0 होईल R हा आहे तसाच राहील आणिVi हा Vi होईल म्हणून आपण पुढे काय केले पाहिजे तर आता आपल्याला लूप समीकरण लिहावे लागेल आणि R च्या भोवती असलेले व्होल्टेज म्हणजे ह्या Vi चा काही भाग आहे अशा प्रकारे दर्शवावे लागेल जेणेकरुन आपल्याला ट्रान्सफर फंक्शन मिळेल जेव्हा आपण लूप इक्वेशन लिहू आणि R च्या भोवती असलेले व्होल्टेजV0 हे Vi च्या रूपात लिहू आपण लिहू शकतो की V0Vi म्हणजे R भागिले हे सर्व सिरीज कॉम्पोनन्ट्स आहे म्हणून आपण इथे R1sCsL लिहू शकतो आपण जेव्हा पुनर्रचना करू तेव्हा RLss2RLs1LC असे लिहू शकतो आता तुम्हाला सर्किटमध्ये असलेल्या अज्ञातांवर आधारित हे ट्रान्सफर फंक्शन मिळाले आहे आपल्याला देण्यात आलेले ट्रान्सफर फंक्शन 4s अपॉन s स्क्वेअर प्लस 4 एस प्लस 20 आहे म्हणून जर आपण या दोघांची तुलना केली तर तुम्ही असे म्हणू शकता की RL म्हणजे 4 आहे आणि 1LC म्हणजे 20 आहे तर येथे पुन्हा आपल्याकडे दोन समीकरणे आहेत परंतु आपल्याकडे 3 अज्ञात आहेत आपण R ची व्हॅल्यू 2 ओहम म्हणून निश्चित करतो तर जेव्हा तुम्ही R ची व्हॅल्यू 2 ओहम म्हणून निश्चित करता तेव्हा तुम्हाला L ची व्हॅल्यू ही 0 5 हेनरी आणि कॅपॅसिटन्स C ची व्हॅल्यू 0 1 फॅरड इतकी मिळवू शकते या विशिष्ट प्रक्रियेसह तुम्ही सहजपणे अज्ञात व्हॅल्यू शोधू शकता तर या प्रकरणात C आणि L हे अज्ञात होते आणि आपण R ची व्हॅल्यू फिक्स केली होती म्हणून जेव्हा नेटवर्क एनालिसिस करण्यास सांगितले जाते तेव्हा आपण अशाच प्रकारे पुढे जातो याबरोबरच आपण आपले आजचे व्याख्यान पूर्ण करू शकतो या व्याख्यान आपण नेटवर्क सिंथेसिसबद्दल सविस्तर चर्चा केली आणि नेटवर्क स्टॅबिलिटीवर देखील आपली चर्चा पार पाडली आणि विशेषतः या आठवड्यात आपण विविध सर्किट एनालिसिसमध्ये लाप्लास ट्रान्सफॉर्मच्या वापराबद्दल चर्चा केली पुढच्या आठवड्यात आपण 2 पोर्ट नेटवर्क बद्दल चर्चा करू या सोबतच आपण या आठवड्याचे सत्र पूर्ण करू